सिक्युअर सिस्टम अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाच्या या व्याख्यानमास नमस्कार आणि तुमचे स्वागत आहे मागील व्याख्यानात आम्ही खरोखर स्टॅकमधील बफर ओव्हरफ्लोकडे पाहिले होते आणि आम्ही पाहिले होते की त्या असुरक्षा किंवा त्याऐवजी त्या बफर ओव्हरफ्लोचा कसा फायदा होतो याचा उपयोग एक्सिक्यूशनकडे दुर्लक्ष सबव्हरट - subvert करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि एखादा पेलोड लिहू शकेल आणि एक्सिक्यूशनसाठी पेलोडला भाग पाडेल तर मूलत अटैकर काय करेल ते बफर ओव्हरफ्लो करेन जेणेकरून स्टॅकवर असलेला रिटर्न अड्रेस ओव्हर राईट केला जाईन आता रिटर्न अड्रेस स्टॅकवरील दुसर्या लोकेशनने ओव्हर राईट केला गेला आहे आणि त्या ठिकाणी अटैकरने पेलोड लिहिले आहे आणि हे पेलोड नंतर एक्सिक्यूट होईल या व्याख्यानात आपण दोन प्रतिबंध प्रीव्हेनशन prevention तंत्रांचा विचार करूया एकाला कॅनरी असे म्हणतात तर दुसर्याला एनएक्स बिट किंवा नॉन एक्झिक्युटेबल स्टॅक असे म्हणतात ही दोन्ही भिन्न तंत्रे खूप लोकप्रिय आहेत आणि आज वापरात असलेल्या सर्व कंपाइलर आणि सिस्टिममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे चला हे लेक्चर सुरू करू कॅनरी एक कंपाईलर संरक्षण यंत्रणा आहे मूलत कंपाईलर काय करतो ते म्हणजे जेव्हा स्टॅक फ्रेम तयार होईल तेव्हा कंपाईलर स्टॅकमध्ये कॅनरी घालू शकेल तर लक्षात घ्या की या विशिष्ट फिगरमध्ये आम्ही प्रोग्रामचा स्टॅक दर्शवितो आधीच्या लेक्चरमध्ये आपण आधी पाहिल्याप्रमाणे स्टॅकमध्ये फंक्शन पॅरामीटर्स असतील त्यामध्ये रिटर्न अड्रेस असेल तर त्यामधे फ्रेम पॉईंटर असेल आणि मग त्या कॉल केलेल्या फंक्शनसाठी लोकल व्हेरिएबल्स असतील म्हणूनच कंपाईलर काय करेल ते येथे कॅनरी घाला आता कॅनरी म्हणजे काय आता कॅनरी ही मूलत सहजगत्या मिळालेली रैन्डम् random संख्या आहे जी कंपाईलर विशिष्ट सहजगत्या मिळालेल्या रैन्डम् random स्टोअरमधून निराकरण फिक्सेस fixes करते आणि त्याला येथे घालते जेव्हा या दोनपैकी कोणतेही बफर ओव्हरफ्लो होते ते बफर१ किंवा बफर२ ओव्हरफ्लो होते आणि ते कॅनरी ओलांडते तर कॅनरीचे मूल्य सुधारले जाईल आता फंक्शनच्या शेवटी कंपाईलरला कॅनरीच्या व्हॅल्यूमध्ये बदल घडवून आला आहे समजू शकते जसे की स्टॅकमध्ये बदल करण्यात आला आहे अशी एरर पाठविली जाते म्हणून जर आपण येथे या विशिष्ट छोट्या फंक्शनकडे पहात असाल जे मूलत स्टॅक फ्रेम तयार करते तर हे स्टॅक फ्रेम पॉईंटर ईबीपी परस्पर स्टॅकवर ढकलत आहे आणि नंतर तेथे स्टॅक फ्रेम बदलत आहे जे सध्याचे स्टॅक पॉईंटर आहे ते बेस पॉइंटर वर हलविले गेल आहे आणि नंतर लोकल व्हेरिएबल्सला जागा देण्यासाठी स्टॅक पॉईंटर 16 बाइटने कमी केले आहे आता हे कॅनरीविना फंक्शन आहे कॅनरीला पाठिंबा देणार्या कम्पाइलर मध्ये अतिरिक्तइ इन्स्ट्रक्शन या विशिष्ट ठिकाणी उपस्थित आहेत इथे कॅनरी एड कॅनरी इन्सर्ट इन्स्ट्रक्शन उपलब्ध आहेत आणि रिटर्न स्टेटमेंटच्या आधी अजून जास्त इन्स्ट्रक्शन उपस्थित आहेत जेणेकरुन कॅनरीमध्ये बदल केले गेले नाहीत याची खात्री होईन बहुतेक कंपाइलर कॅनरीस समर्थन देतात जीसीसी असलेल्या या कोर्समध्ये आम्ही वापरत असलेल्या कंपाईलर्सना कॅनरीजचे समर्थन आहे तर काही कंपाईलरमध्ये कॅनरी बाय डिफॉल्ट सक्षम केल्या जातात तर अन्य कंपाईलरमध्ये किवा कंपाईलरच्या इतर आवृत्त्यांमध्ये आपल्याला एक स्पष्ट काम्पलेशन फ्लैग द्यायचा असतो जो फंक्शनमध्ये कॅनरीज समाविष्ट करण्यास सक्षम करेल काही कंपाइलर कॅनरीज समाविष्ट करण्यासाठी हेरिस्टिक्सचा वापर करतात उदाहरणार्थ कंपाईलरला असे आढळले की फंक्शनमध्ये केवळ बफर ओव्हरफ्लोची संभाव्यता आहे तरच कॅनरीज घातल्या insert केल्या जातात बाय डीफॉल्ट कॅनरीस समर्थन न देणार्या जीसीसीच्या आवृत्तींमध्ये कॅनरी सक्षम करण्यासाठी आपण f स्टॅक संरक्षक हा कंपाईलेशन पर्याय जोडू शकता तर फ्लैग एड करणे म्हणजे फंक्शनमध्ये कॅनरी एड करणे असे कंपाईलरला सूचित करते तर कॅनरी प्रत्यक्षात आतून कसे कार्य करतात ते आपण लहान उदाहरणासह पाहू तर आपण हे विशिष्ट उदाहरण घेऊ जेथे फक्त दोन फंक्शन्स आहेत एक मेन फंक्शन आणि नंतर स्कॅन नावाचे आणखी एक फंक्शन आणि मेन फंक्शन म्हणजे फक्त स्कॅन फंक्शन बोलाविणे आणि नंतर रिटर्न येणे आता स्कॅन फंक्शनमध्ये आम्ही 22 बाइटचे लोकल बफर घोषित करतो आणि आम्हाला माहित आहे की हा लोकल व्हेरिएबल असल्याने स्टॅकमध्ये या अॅरेचे अलोकेशन केले गेले आहे तर मग आता आपण हे स्कॅनएफ फंक्शन सुरू करू जे युजरकडून स्ट्रिंग वाचेल तर हे लक्षात घ्या की हे विशिष्ट स्कॅनएफ फंक्शन बफर ओव्हरफ्लोसाठी संभाव्य आहे कारण हे आहे की युजरने २२ बाइटपेक्षा जास्त मोठी स्ट्रिंग प्रविष्ट केली आहे आणि म्हणून बफर२ ओव्हरफ्लो होऊ शकेल आता स्टॅक पाहू जेव्हा जेव्हा मेन फंक्शन स्कॅन फंक्शनची विनंती बोलावणी - इनव्होक invoke करतो तेव्हा असे दिसते की स्टॅक कसे दिसेल म्हणूनच मेन मधील स्कॅन इन्स्ट्रक्शन नंतर लगेचच्या अड्रेसशी जुळणारा रिटर्न अड्रेस स्टॅकमध्ये ढकलला जातो नंतर स्टॅकवर मागील फ्रेम पॉईंटर पुश केला आहे जे स्कॅन फंक्शन रिटर्न येते तेव्हा फ्रेम बदलण्यास सक्षम करते मग कंपाईलर कॅनरी घालायचा इन्सर्ट insert आणि तेथे उपस्थित असलेल्या बफर२ साठी २२ बाइट स्पेस असेल हा प्रोग्रॅम जेव्हा आपण रन करू तेव्हा काय होईल ते पाहू आणि 22 बाइटपेक्षा मोठे मोठे इनपुट देऊ उदाहरणार्थ आम्ही हा विशिष्ट प्रोग्राम जीसीसी कॅनरीज 2 सी ओ 0 कंपाईल करु आता जीसीसीच्या या विशिष्ट आवृत्तीमध्ये कॅनरीज बाय डीफॉल्ट घातल्या आहेत तथापि जीसीसीच्या सर्व आवृत्त्यांसाठी ही घटना असू शकत नाही त्या केस मध्ये आपल्याला f स्टॅक प्रोटेकटर एक ऑप्शन कंपाईलेशनचच्या वेळेला ठेवावे लागेल आता जेव्हा आपण हा विशिष्ट प्रोग्राम स्कॅन नावाचा मेन प्रोग्राम रन करतो तेव्हा स्कॅन स्कॅनएफ ला कॉल करतो आणि यामुळे युजरला स्ट्रिंग प्रविष्ट करण्यास प्रवृत्त केले जाते आपण येथे काय केले ते म्हणजे आपण 22 बाइटपेक्षा खूप मोठी स्ट्रिंग प्रविष्ट केली आहे कारण आपल्याला माहिती आहे की स्कॅनएफ काय करते ते म्हणजे या विशिष्ट स्ट्रिंगसह बफर२ भरले जाईल हेक्साडेसिमल नोटेशन मध्ये २ ची ASCII मूल्य ३२ आहे आता येथे काय होते ते 32 साठीचे मूल्य स्टॅकमध्ये भरलेले आहे हे बफर२ भरण्यापासून सुरू होते आणि आम्ही बफर२ ची २२ बाइट्स मर्यादा ओलांडत असल्याने तेथे एक बफर ओव्हरफ्लो आहे आणि आम्ही लक्षात घेतो की कॅनरीचे मूल्य बदलले आहे तर तिथे जे काही कॅनरी आहे ते आता ३२ ३२ ३२ आणि ३२ सह ओव्हर राईट केले आहे त्याचप्रमाणे रिटर्न अड्रेस आणि फ्रेम पॉईंटरसह स्टॅकवरील इतर डेटा 32 ने ओव्हर राईट होतो आता जेव्हा स्कॅन फंक्शन रिटर्न होते तेव्हा कंपाईलरने कोड जोडला add केले आहे जो कॅनरीचे मूल्य बदलला आहे की नाही हे शोधून काढेल याचा परिणाम म्हणून आपल्याला असे एक आऊटपुट मिळेल जे आपल्याला दिसते की तिथे स्टॅक स्मॅशिंग आढळले आहे आणि प्रोग्राम समाप्त झाला आहे तर लक्षात घ्या की येथे एक गोष्ट आहे हे दर्शविते की प्रोग्राम या विशिष्ट ठिकाणी 0x804847A वर संपुष्टात आला आहे आणि कॅनरीचे मूल्य सुधारित केले गेले आहे 32 32 32 32 हे खरोखरच बफर ओव्हरफ्लोमुळे स्टॅकमध्ये होते तर स्टॅक स्मॅशिंग डिटेक्शनचा परिणाम देखील त्या विशिष्ट प्रोग्रामचा मेमरी मॅप संपण्याच्या वेळेला प्रदान करेल तर आता कॅनरीजमध्ये काय होते त्याबद्दल आपण थोडेसे सखोलपणे राहू या स्लाइडच्या या भागावर कॅनरी सक्षम न करता स्कॅनसाठी असलेला असेंब्ली कोड दर्शविला जातो डावीकडील बाजूने संबद्ध कोड दर्शविला जातो जो सक्षम असलेल्या कॅनरीजने कंपाईल करतो तर आपण येथे लक्षात घ्या की कॅनरीशिवाय इन्स्ट्रक्शनची संख्या खूपच कमी आहे हे लक्षात घ्या की नेहमीप्रमाणे एक स्टॅक फ्रेम तयार केला जातो आणि नंतर काही पॅरामीटर्स जे स्कॅनएफसाठी सेट केले गेले होते आणि नंतर स्कॅनफला आमंत्रण आहे Iso c99 scanf नावाची ही विशिष्ट सूचना लायब्ररीतून स्कॅनएफ फंक्शनची विनंती करेल आणि नंतर फंक्शनमधून रिटर्न येईल आता जेव्हा कॅनेरी सक्षम केल्या आहेत तेव्हा काही अतिरिक्त इन्स्ट्रक्शन जोडल्या जातात आता आपल्याकडे फंक्शनच्या सुरूवातीला तीन इन्स्ट्रक्शन आहेत आणि फंक्शनच्या शेवटी दोन इन्स्ट्रक्शन समाविष्ट केल्या जातात आता तीन इन्स्ट्रक्शन हा संच मूलत स्टॅकमध्ये एक यादृच्छिक रैन्डम् random कॅनरी लोड करतो तर कॅनरीमध्ये अस्तित्त्वात असलेले यादृच्छिक रैन्डम् random मूल्य या विशिष्ट लोकेशन जीएस २० पासून प्राप्त केले गेले आहे जी जीएसने निर्देशित केलेल्या विभागातील आणि ऑफसेट २० येथे उपस्थित असलेले यादृच्छिक रैन्डम् random डेटा आहे म्हणून आम्ही तिथून काही यादृच्छिक रैन्डम् random डेटा घेत आहोत तो इएएक्स रजिस्टरमध्ये हलवत आहे आणि नंतर ईएएक्स रजिस्टरची सामग्री स्टॅकमध्ये संग्रहित करीत आहे आता ईबीपी लोकेशनवर एक फ्रेम पॉईंटर 12 बाइट आहे तेथे कॅनरीचे लोकेशन आहे आता या ठिकाणी आम्ही कॅनरीसाठी असलेली यादृच्छिक रैन्डम् random मूल्य असलेल्या ईएएक्सची सामग्री संग्रहित करीत आहोत मग आमच्याकडे एक एक्स ऑर इन्स्ट्रक्शन आहे जी मूलत ईएएक्स रजिस्टर शून्य करते आता आपल्याकडे उर्वरित तीन इन्स्ट्रक्शन आहेत ज्या आधी येथे होत्या आणि शेवटी फंक्शनमधून रिटर्न येण्यापूर्वी कॅनरी बदलली आहे की नाही हे शोधण्यासाठी एक तपासणी चाचणी - check केली जाते आता हि तपासणी चाचणी - check ईबीपी 12 वर असलेल्या स्टॅकमधून कॅनरी मूल्य ईडीएक्स रजिस्टरमध्ये लोड करेल आणि नंतर कॅनरीमधील कंटेंट बदलले आहे की नाही ते तपासू चाचणी - check शकेल तर gs२० मध्ये उपस्थित असलेल्या मूळ डेटाचे एक्स ऑर हे ईडीएक्स रजिस्टरमध्ये असलेल्या डेटाच्या समान आहे हे तपासले जातेः आता जर ते सारखेच असेल तर कॅनरी मध्ये काहीच बदल होणार नाही आणि फंक्शन यशस्वीपणे रिटर्न आले असा अर्थ होतो दुसरीकडे या टप्प्यावर जर आम्हाला आढळले की कॅनरी खरोखरच बदलली आहे तर याचा अर्थ असा होईल की एक्स ऑर शून्य नसलेली एखादे मूल्य परत करेल आणि नंतर विशिष्ट फंक्शनला कॉल येईल ज्यास स्टॅक चेक फेल stack chk fail असे म्हटले जाईल आता स्टॅक चेक फेल stack chk fail एक अंगभूत बिल्ट इन built in फंक्शन आहे जे हे विशिष्ट आउटपुट प्रिंट करते जे आपल्याला स्टॅक स्मॅशिंग कोठे आढळले याविषयी अचूक माहिती सांगते प्रोसेसर उत्पादकांद्वारे हार्डवेअरमध्ये इतर संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केली जाते तर याला नॉन एक्जीक्यूटेबल स्टॅक किंवा डब्ल्यू एक्स बिट म्हणतात तर याचा अर्थ असा आहे की एखाद्या विशिष्ट सेगमेंटसाठी उदाहरणार्थ स्टॅक सेगमेंटसाठी एकतर त्या विशिष्ट सेगमेंटला लिहू शकतो किंवा त्या सेगमेंटमधून एक्झीक्यूट करू शकतो तर उदाहरणार्थ आपण एखाद्या विशिष्ट विभागास लिहू शकता तर याचा अर्थ असा की आपण त्या विभागातून एक्सिक्यूट करू शकत नाही दुसरीकडे आपण एखादा विभाग एक्सिक्यूट करू शकत असल्यास आम्ही त्या विशिष्ट विभागास लिहू शकत नाही तर ही गोष्ट का कार्य करेल ते पाहूया तर लक्षात घ्या की मागील व्याख्यानात जेव्हा आम्ही बफर ओव्हरफ्लोकडे पाहिले आणि अटैकरने स्टॅकमध्ये त्याचे पेलोड कसे लिहिले आणि मग त्या विशिष्ट पेलोडला कसे एक्सिक्यूट केले ते असे की हल्लेखोर स्टॅकवर लिहून कोड इंजेक्ट करण्यास सक्षम होता आणि नंतर स्टॅकमध्ये एक्सिक्यूट करतो आता या नॉन एक्सिक्युटेबल स्टॅकमध्ये या दोघांपैकी एकही शक्य नाही म्हणून जर आपण स्टॅकवर लिहिले तर याचा अर्थ असा आहे की आपण त्या स्टॅकमधून एक्सिक्यूट करू शकत नाही तर इंटेल आणि एएमडी दोन्ही प्रोसेसर या नॉन एक्सिक्युटेबल स्टॅकना समर्थन देतात इंटेल प्रोसेसरवर याला एनएक्स बिट असे म्हटले जाते तर एएमडी प्रोसेसरमध्ये याला एनडी बिट म्हणून ओळखले जाते तर एनएक्स बिट किंवा एनडी बिट नॉन कोड विभागांना अंमलबजावणीयोग्य म्हणून चिन्हांकित करण्यासाठी अस्तित्वात आहे विशिष्ट प्रोग्रामच्या स्टॅकवर त्याचे एनएक्स बिट सेट असतील ज्याचा अर्थ असा की आपण स्टॅकवर लिहू शकता परंतु आपण एक्सिक्यूट करू शकत नाही आता योगायोगाने जर आपण असे म्हणू शकतो की पेलोड त्या विशिष्ट स्टॅकवरून एक्सिक्यूट करण्याचा प्रयत्न करीत आहे तर अपवाद वाढला जाईल आणि कोड संपुष्टात येईल म्हणून ओएसच्या दृष्टीकोनातून असलेले एनएक्स बिट समर्थन २००४ पासून लिनक्स कर्नल्स व विंडोज एक्सपी सर्व्हिस पॅक १ आणि विंडोज सर्व्हर २००३ देतात तर याला डेटा एक्झिक्यूशन प्रिव्हेंशन म्हणतात आता आम्ही लक्षात घेऊ की हा हल्ला अटैक टाळण्यासाठी हा एक अत्यंत कार्यक्षम मार्ग आहे कारण हे आहे की एका पेजसाठी फक्त 1 बिट आवश्यक आहे आणि त्या विशिष्ट प्रोसेससाठी हा बिट पेज डाइरेक्टरी आणि पेज टेबल मध्ये अंतर्भूत इन्कॉर्परेट - incorporate केला आहे आणि प्रत्यक्षात हल्ला रोखण्यासाठी एकच बिट पुरेसे आहे तथापि असे बरेच नॉन मलिशस प्रोग्राम आहेत जे स्टॅकमधून प्रत्यक्षात एक्सिक्यूट करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जावा जस्ट इन टाइम कंपाईलर काही बाह्य डेटाच्या आधारे असेंब्ली कोड तयार करेल आणि मग ते एक्सिक्यूट करेल आता अशा ऐप्लकेशन अनुप्रयोग साठी एक्सिक्यूट होण्यापूर्वी कोड स्टॅकवर तयार होतो तर एनएक्स बिट सेट झाल्यास हा ऐप्लकेशन अनुप्रयोग पूर्ण होणार नाही तर वास्तविकपणे हे विशिष्ट ऐप्लकेशन अनुप्रयोग एनएक्स बिट सक्षम केलेल्या प्रोसेसरवर चालविण्यासाठी आपल्याला हे विशिष्ट ऐप्लकेशन कार्य करण्यापूर्वी हे एनएक्स बिट अक्षम करणे आवश्यक आहे म्हणूनच हा बफर ओव्हरफ्लो हल्ले रोखण्यासाठी हा एक अतिशय कार्यक्षम मार्ग का आहे तेथे असेही आहे की विशिष्ट प्रकारचे ऐप्लकेशन पूर्ण होत नाहीत तर या दोन्ही संरक्षण यंत्रणा कॅनरी तसेच एनएक्स बिट बहुतेक आधुनिक प्रणालींमध्ये समाविष्ट केल्या आहेत तर कदाचित आपण आपल्या नवीनतम सिस्टमवर हा विशिष्ट कोड रन करण्याचा प्रयत्न केला असेल तर उदाहरणार्थ उबंटू सिस्टम आपल्याला स्टॅक स्मॅशिंग सापडतील आणि हा विशिष्ट कोड रन होणार नाही तथापि हा रन करण्यासाठी आम्हाला हे विशिष्ट बचाव अक्षम करणे आवश्यक आहे आणि ते करण्याचा मार्ग हा विशिष्ट प्रोग्राम विशिष्ट पर्यायासह एक्सिक्यूट करणे आहे तर हे स्टॅक संरक्षण आणि एनएक्स बिट अक्षम करण्यासाठी ते करण्याचा मार्ग म्हणजे - एफनो स्टॅक संरक्षक निर्दिष्ट करणे जे कॅनरी अक्षम करेल आणि झेड इएक्सइसीस्टॅक जे त्या स्टॅकवरून एक्सिक्यूशन करण्यास परवानगी देईल हे झाल्यावर आम्हाला एक्झिक्युटेबल a out मिळेल आणि हे a out यशस्वीरित्या आपल्या मशीनवर रन झाले पाहिजे आता आपण या विशिष्ट डाइरेक्टरीत या कोडचा संदर्भ घेऊ शकता आणि त्यास या पर्यायांसह कम्पाइल करू शकता आणि नंतर हा विशिष्ट प्रोग्राम एक्सिक्यूट होताना पहाल आणि पेलोड रन होत असेल आणि शेल यशस्वीरित्या तयार होईल म्हणून आम्ही हे व्याख्यान पूर्ण करण्यापूर्वी आपण विचार करू शकता असे काही मुद्दे आहेत आता जेव्हा आम्ही मेन आणि स्कॅनच्या या विशिष्ट उदाहरणाचा विचार करतो आणि जेव्हा आम्ही स्कॅनएफ वापरतो तेव्हा विचार करतो की आम्ही सर्व २ ला खूप मोठे इनपुट दिले आहे आता जेव्हा कॅनरी या विशिष्ट प्रोग्रामसाठी सक्षम नसतात तेव्हा एक्सिक्यूशन चे काय होईल समजा या अगदी विशिष्ट प्रोग्राममध्ये आपण कॅनरी सक्षम केल्याशिवाय आपण ते एक्सिक्यूट केले आहे उदाहरणार्थ कम्पाइलेशनच्या वेळी -एफनो स्टॅक प्रोटेक्टर कॅनरी पर्याय वापरुन या विशिष्ट प्रोग्रामचा परिणाम काय होईल तर पुढील व्याख्यानापर्यंत याचा विचार करण्यासारखे काहीतरी आहे